इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात स्वागत आहे आणि आज आपण व्याख्यान क्रमांक 11 वर एक व्हेरिएबल च्या डेरिव्हेटिव्हस् अँड डिफरन्शियाबिलिटी वर चर्चा करीत आहोत वास्तवात पुढील व्याख्यानामध्ये अनेक व्हेरिएबलच्या प्रकरणात जाण्यापूर्वी एका व्हेरिएबलच्या डिफरन्शियाबिलिटी बद्दल चर्चा करणे खूप महत्वाचे आहे तर एका व्हेरिएबलच्या फंक्शन साठी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय म्हणून समजा हे एका व्हेरिएबलचे फंक्शन आहे आणि जर हा रेशो आहे तर हा फरक असेल जेव्हा आपण x मध्ये ची इन्क्रीमेंट करतो आणि वजा करतो x ला असलेले मूल्य भागीले हे इन्क्रीमेंट करतो जर ह्या रेशो ला लिमिट आहे डिफायनाइट लिमिट आहे तर आपण असे म्हणतो की ही लिमिट x पॉईंट ला फंक्शन चे डेरिव्हेटिव्ह आहे तर ती सहसा आपल्याकडे असलेल्या डेरिव्हेटिव्हची व्याख्या आहे तर येथे ती लिमिट जेव्हा आपण लिमिट अशी घेतो जर ही लिमिट अस्तित्वात असेल तर आपण या मूल्याला फंक्शन चे डेरिव्हेटिव्ह म्हणतो आणि ही सहसा ने दर्शविली जाते किंवा काही वेळेस ने किंवा जे डेरिव्हेटिव्ह साठीचे नोटेशन आहे जी येथे असलेल्या या कोशन्ट ची लिमिट आहे जेव्हा आपण x मध्ये ने इन्क्रीमेंट करतो आणि हा फरक x ला असलेले फंक्शनचे मूल्य भागीले इन्क्रीमेंट असा घेतो म्हणून जर ही लिमिट अस्तित्वात असेल तर आपण असे म्हणतो की फंक्शनला डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्याचे मूल्य हे तंतोतंतपणे ती लिमिट आहे आणि नोटेशन जे येथे आपण डेरिव्हेटिव्ह साठी वापरले आहेत ते वर f प्राईम y प्राईम आहेत आता डिफरन्शियाबिलिटी आणि डिफरन्शियल सहसा काय आहे तर ही अधिक औपचारिक व्याख्या आहे आणि यामागचे कारण असे की याला आपण अनेक व्हेरिएबलच्या प्रकरणात सहजपणे एक्स्टेंड करू शकतो म्हणून फंक्शन हे पॉईंट x ला डिफरन्शियेबल म्हटले जाते जर x जेव्हा इन्क्रीमेंट आर्बिट्ररी इन्क्रीमेंट देतो आणि इन्क्रीमेंट ही बरोबर काही कॉन्स्टंट A गुणिले अधिक ईप्सिलॉन वेळा च्या स्वरूपात व्यक्त केली जाऊ शकते जिथे जसजसा हा 0 होतो तसा इप्सिलॉन 0 होतो आणि हा क्रमांक येथे A हा पासून स्वतंत्र आहे तर मुद्दा असा आहे की जेव्हा आपण x मध्ये ची इन्क्रीमेंट देतो तेव्हा जर आपण इन्क्रीमेंट लिहू शकणार असू तर या ला डिफरन्शियल म्हटले जाते म्हणून तिथे y मध्ये इन्क्रीमेंट असेल जी ने दर्शविली जाते म्हणून जर आपण हे लिहू शकलो ही लिनीअर टर्म आहे कारण A हा आणि पासून स्वतंत्र आहे आणि या चा असा गुणधर्म आहे की तो 0 होतो जेव्हा होतो तर आपण या फंक्शनला डिफरन्शियल म्हणतो आणि उजव्या बाजूची पहिली टर्म याचा अर्थ असा की ही A वेळा आहे तर या पहिल्या टर्मला जी उजव्या बाजूला आहे तिला डिफरन्शियल किंवा y चे टोटल डिफरन्शियल म्हणतात आणि ही सहसा नोटेशन dy ने दर्शविली जाते म्हणून आपल्याकडे जे आहे dy ते दुसरे नोटेशन आहे ज्याला आपण डिफरन्शियल म्हणतो तर dy हा या ने दर्शविला जातो या च्या एक्सप्रेशन मधील त्या लिनीअर टर्म आहेत तर पुन्हा ही इन्क्रीमेंट होती तर ही म्हणून आहे कारण फंक्शन आहे म्हणून जर ही इन्क्रीमेंट येथे आपण या स्वरूपात लिहू शकतो तर ही लिनीअर टर्म A जी वेळा आणि अधिक पासून स्वतंत्र आहे तर त्या फंक्शनला आपण डिफरन्शियल म्हणू आणि हा इप्सिलॉन अतिशय महत्त्वाचा आहे की तो 0 झाला पाहिजे जसा हा 0 होईल आणि A हा पासून स्वतंत्र पाहिजे म्हणून जर आपण तसे करू शकलो तर या फंक्शनला आपण डिफरन्शियल म्हणतो आणि आता पुढील स्लाईड मध्ये आपण या डिफरन्शियाबिलिटीची व्याख्या पाहू आपल्याकडे येथे चे जे आहे ते आपण च्या टर्म्स मध्ये व्यक्त करू शकतो आणि डेरिव्हेटिव्हची पूर्वीची व्याख्या ही प्रत्यक्षात समतुल्य आहेत चला तर मग पुढील स्लाईडस वर जाऊ तर येथे डिफरन्शियाबिलिटी आणि डेरिव्हेटिव्ह यांच्यात काय संबंध आहे किंवा मूलतः ते समान आहेत आता आपण येथे काय निरीक्षण करणार तर आवश्यक आणि पुरेशी अट अशी आहे की फंक्शन हे पॉईंट x ला डिफरन्शियेबल आहे या पॉईंटला त्याला फायनाईट डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून जर फंक्शन डिफरन्शियेबल आहे तर या पॉईंटला त्याला डेरिव्हेटिव्ह असेल नंतर या पॉईंटला फंक्शन डिफरन्शियेबल असणे आवश्यक आहे तर निष्कर्ष असा आहे की आपण आधी केलेली डेरिव्हेटिव्ह आणि डिफरन्शियाबिलिटी या दोन्ही व्याख्या मूलभूतपणे एक व्हेरिएबलच्या बाबतीत समान आहेत तर आता आपण पाहूया की डिफरन्शियाबिलिटी ही दिलेल्या एखाद्या पॉईंटवर डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व दर्शविते तर समजा फंक्शन बरोबर डिफरन्शियेबल आहे तर आपण असे गृहीत धरले की फंक्शन डिफरन्शियेबल आहे आणि ही मधील इन्क्रीमेंट आपण व्यक्त करू शकू जेव्हा मधील इन्क्रीमेंट ने दिली जाते म्हणून जर आपण हा म्हणून लिहू शकत असू तर हे फंक्शन डिफरन्शियेबल आहे तर आपण असे गृहीत धरले आहे की हे फंक्शन डिफरन्शियेबल आहे याचा अर्थ असा की आपण हा बरोबर व्यक्त करू शकतो आणि आता आपण लिमिट घेऊ शकतो तर लिमिट घेण्याआधी आपण याला ने भागू शकतो तर हे असे असेल बरोबर तर आणि आता आपण लिमिट अशी घेऊ तर येथे लिमिट घेऊन हे होईल तर येथे लिमिट बरोबर A तिथे नाही आणि डिफरन्शियाबिलिटी च्या व्याख्येनुसार A सुद्धा पासून स्वतंत्र आहे अधिक हा आणि लिमिट ही 0 होते आणि आपल्याला माहीत आहे की चा असा गुणधर्म आहे की ती 0 होते जसे तर या प्रकरणात येथे आपल्याला हे मिळते तर हे डेरिव्हेटिव्ह मधील कॉन्स्टंट आहे आपण पाहिले आहे तर ही टर्म येथे इतर काही नसून आहे तर हे येथे आहे तर ही टर्म येथे डेरिव्हेटिव्ह बनते ज्याबद्दल आपण आधीच्या स्लाईड मध्ये चर्चा केली आहे म्हणून याचा अर्थ असा की आपल्याला येथे मिळते मला हे पुसू द्या ठीक आहे तर आपल्याला येथे A मिळते कारण हे 0 होईल तर आपण काय निरीक्षण केले की जर फंक्शन डिफरन्शियेबल असेल तर डेरिव्हेटिव्ह येथे जेव्हा लिमिट घेतो तेव्हा हे डेरिव्हेटिव्ह आहे तर डेरिव्हेटिव्ह इतर काही नसून हा A आहे जो येथे लिहला आहे लिनीअर टर्म A मध्ये जी पासून मुक्त आहे तर हा A इतर काही नसून हे डेरिव्हेटिव्ह आहे तर आपण काय पाहिले की जर फंक्शन डिफरन्शियेबल असेल तर डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात असते आणि ते डेरिव्हेटिव्ह बरोबर A आहे हे या च्या एक्सप्रेशन मध्ये दिले आहे म्हणून जर डिफरन्शियेबल असेल तर अस्तित्वात आहे आणि त्याला डिफायनाईट मूल्य A आहे पुढे आपण पाहू की जर हे डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात असेल तर ते फंक्शन डिफरन्शियेबल आहे असे दर्शविते तर आपण असे गृहीत धरू की ला डिफायनाईट मूल्य A आहे याचा अर्थ असा की हा अस्तित्वात आहे किंवा फंक्शन डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे तर या प्रकरणात आपल्याकडे असे आहे की हे येथे दिले आहे वर ला लिमिट आहे जी A बरोबर आहे कारण आपण असे गृहीत धरले आहे की डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे तर याचा अर्थ असा की ही लिमिट अस्तित्वात आहे जी A च्या बरोबर असे आपण गृहीत धरले आहे आणि आता ही लिमिट बरोबर A असल्याने आपण परिभाषित करू शकतो किंवा येथे मी फक्त तुम्हाला समजावून सांगू शकतो म्हणून जर उदाहरणार्थ काही फंक्शन ची बरोबर असे म्हणू तर त्यातून आपण काय लिहू शकतो की हा हा फरक बरोबर उदाहरणार्थ काही हा आपण पॉईंट च्या आसपासच्या भागात परिभाषित करू शकतो तर या चा असा गुणधर्म आहे की हा 0 होईल जेव्हा असेल म्हणून जर येथे आपण लिमिट घेतली तर आणि नंतर लिमिट ही येथे असलेल्या लिमिट आणि बरोबर होईल तर लिमिट असल्याने हे 0 होईल म्हणून जर आपण हे एक्सप्रेशन साठी म्हणून येथे लिहले तर या ला गुणधर्म असणे आवश्यक आहे की जसे होईल तसे हा 0 होईल तर येथे आपल्याकडे समान परिस्थिती आहे की या एक्सप्रेशन ची या कोशंट ची लिमिट A म्हणून दिली जाते तर आपण येथे काय लिहले आहे ते म्हणजे कोशंट हा आपण A प्लस असा लिहू शकतो तर या लिमिट चे मूल्य जे तिथे L होते म्हणून आणि हा इप्सिलॉन यांना गुणधर्म असेल की तर ही संकल्पना आपण नंतर च्या बऱ्याच व्याख्यानात वापरू तर या लिमिट पासून हे आहे आपण इप्सिलॉन ची ओळख करून दिली आहे ज्याला असा गुणधर्म आहे की ते 0 होईल जसे होईल कारण आपल्याला माहीत आहे की या कोशंट ची ही लिमिट इतर काही नसून A आहे तर हा इप्सिलॉन 0 असणे आवश्यक आहे जसे तर या प्रकरणात आता आपण हे असे पुन्हा लिहू शकतो आणि हा आपण उजव्या बाजूला घेऊ शकतो तर आपल्याला मिळते आणि चा गुणधर्म आहे की ते 0 होते जसे अणि आता हे असे सूचित करते कारण येथे आपल्याला हे एक्सप्रेशन मिळाली की हा फरक किंवा याला आपण असे देखील म्हणू शकतो तर ला आपण असे लिहू शकतो आणि हा A पासून स्वतंत्र आहे कारण ही येथे A ची मर्यादित परिस्थिती होती म्हणून A हा पासून स्वतंत्र होता आणि आता आपल्याला असे मिळाले आहे की हा डिफरन्शियेबल आहे कारण ती डिफरन्शियाबिलिटी ची व्याख्या होती तर हे असे दर्शविते की डिफरन्शियेबल आहे तर आपण काय शिकलो की आता फंक्शन चे डिफरन्शियल ज्याची आपण dy म्हणून ओळख करून दिली आहे ती ही टर्म होती तर हे फंक्शन चे डिफरन्शियल त्याच्या डेरिव्हेटिव्ह चे प्रोडक्ट आहे कारण A म्हणजे इतर काही नसून या चे डेरिव्हेटिव्ह अणि ची आर्बिट्ररी इन्क्रीमेंट आहे तर ही टर्म येथे dy आहे म्हणून dy ज्याला डिफरन्शियल म्हणतात ते दुसरे काही नसून त्याच्या डेरिव्हेटिव्ह चे प्रोडक्ट आहे आणि या स्वतंत्र व्हेरिएबल ची इन्क्रीमेंट आहे किंवा सहजपणे आपण असे लिहू शकतो की हे दुसरे काही नसून आहे अजून काय आपण शिकलो ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह असणे किंवा डिफरन्शियाबिलिटी असणे या मूलतः समान संकल्पना आहेत जेव्हा आपण एका व्हेरिएबल च्या फंक्शन बद्दल बोलत असतो चला तर डिफरन्शियल्स च्या भूमितीय व्याख्येकडे पुढे जाऊ तर आपण डिफरन्शियल बद्दल बोलत आहोत तर आता भूमितीमध्ये आपला काय अर्थ आहे तर आपण आधीपासूनच काय ओळख करून दिली आहे ती म्हणजे जेव्हा फंक्शन डिफरन्शियेबल असते तेव्हा ला असे पण लिहले जाऊ शकते आणि आपण हे सुद्धा पाहिले आहे की जेव्हा आपण ही लिमिट घेतो तेव्हा आपल्याला हा A मिळतो जो म्हणजे आहे याचे सुद्धा आपण निरीक्षण केले आहे आणि याची आपण ओळख करून दिली आहे की डिफरन्शियल हा दुसरे काही नसून आहे किंवा हा दुसरे काही नसून म्हणून आहे आता येथे आपण पाहू की भूमितीच्या दृष्टीने या इन्क्रीमेंटचा आणि या डिफरन्शियलचा आपल्याकडे काय अर्थ आहे चला तर येथे आपल्याकडे फंक्शन आहे तर हा x ऍक्सिस आहे आणि हा तुमचा y ऍक्सिस आहे तर आपल्याकडे हा कर्व्ह आहे किंवा एका व्हेरिएबल चे फंक्शन आहे आणि चला तर येथे पॉईंट आणि घेऊ तर हे मूल्य येथे उंची आहे तर हा पॉइंट गुणिले आहे आणि नंतर आपण मध्ये ने इन्क्रीमेंट करतो तर येथे आपल्याकडे दुसरा पॉईंट आहे आणि आणि आपण फंक्शन चे मूल्य असे घेतो म्हणून हा पॉईंट होतो याचे कारण हा कॉर्डिनेट आणि कॉर्डिनेट आहे तर ते या फंक्शन चे पॉईंट ला असलेले मूल्य आहे आता येथे आपण एक टॅन्जेंट काढू कारण आपण डेरिव्हेटिव्हस् बद्दल बोलत आहोत तर म्हणून आपण चित्रात येऊ तर या पॉईंट ला आपण एक टॅन्जेंट काढू ज्याला या डॉटेड रेखे द्वारे दर्शविले जाते आणि नंतर ही नैसर्गिकरित्या आपण मध्ये दिलेली वाढ आहे तर ही किंवा टर्म आहे आपण या पॉईंट वर येऊ आपण हा का लिहला आहे आणि नंतर ही मधील इन्क्रीमेंट आहे तर जेव्हा आपण मध्ये मध्ये ने इन्क्रीमेंट करतो तेव्हा हा मधील बदल असेल तर तो मधील बदल आहे कारण यापूर्वी हा होता आणि आता या पॉईंट ला हा बनला आहे तर आता येथे फरक आहे किंवा मधील इन्क्रीमेंट ही आहे आणि हे काय आहे हे प्रथम डेरिव्हेटिव्ह येथे आणि आहे म्हणून जर हे डेरिव्हेटिव्ह आहे तर टॅन्जेंट ही इतर काही नसून या अँगल ची टॅन्जेंट आहे तर ती बरोबर हा भागीले हा आहे म्हणून येथे हे येथून ते इथे असलेले अंतर म्हणजे दुसरे काही नसून गुणिले हा आहे कारण या त्रिकोणामध्ये तुम्ही हे शोधू शकता की या अँगलची ही टॅन्जेंट येथे पॉईंट x ला ही आहे आणि ही बरोबर हे अंतर असेल ज्याला आपण म्हणू आणि ती बरोबर हा आहे तर हा इतर काही नसून डेल्टा x f x किंवा हे अंतर येथे आहे तर हे अंतर आहे ज्याला आपण म्हणत आहोत मला हे पुसू द्या तर आपल्या व्याख्येत हा आहे आता कोणीही हे निरीक्षण करू शकतो की हा होता जी मधील इन्क्रीमेंट फंक्शन मधील इन्क्रीमेंट होती जेव्हा आपण मध्ये ने इन्क्रीमेंट केली होती आणि हा आपल्या व्याख्येत चे डिफरन्शियल आहे तर येथे आपल्याला काय दिसून येते ते म्हणजे हा आणि हे फंक्शन मधील बदल आहेत जेव्हा आपण हा ने बदलतो तेव्हा फंक्शन मध्ये चा बदल होतो आणि हा टॅन्जेंट मधला बदल होता तर टॅन्जेंट सोबत हा बदल आहे आणि जेव्हा आपण मध्ये ने इन्क्रीमेंट करतो तेव्हा हे फंक्शन सोबतच बदलते येथे आपण याची देखील नोंद घेतली आहे की आणि आणि हे मेझर टॅन्जेंट रेषेसोबत बदलते तर हे येथे टॅन्जेंट रेषेसोबत आहे येथे आपण ने बदल केला आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो दोन्ही समान आहे आणि येथे तो टॅन्जेंट रेषेत सोबतचा बदल आहे तर ते आणि येथे नोटेशन आहे आणि मेझर हे फंक्शन साठी बदलते तर येथे जेव्हा आपण इन्क्रीमेंट करतो तेव्हा फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट होती तर याला आपण आणि हा आणि किंवा ने दर्शविले आहे ते सर्व समान आहे कारण मधील बदल त्याला आपण ने किंवा ने दर्शवू तो समान असेल पण या ऍक्सिस सोबत फंक्शन च्या टॅन्जेंट रेषेमध्ये हा बदल आहे तर तिथे फरक आहे किंवा सूत्रापासूनच आपण पाहू शकतो कारण आपल्याकडे ही व्याख्या आहे बरोबर आणि या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आणि जर आपण बदली करून ठेवले बरोबर समजा तर आणि नंतर डेरिव्हेटिव्ह 1 गुणिले किंवा होईल तर कारण हे मूलतः लिनीअर टर्म म्हणून घेतले गेले होते जी A वेळा होती तर मूलतः याला असे पारिभाषित केले होते तर हा होईल किंवा आपण या टीपवरून समजू शकतो की dy आणि आपण नोटेशन घेतले आहे टॅन्जेंट रेषेसोबत बदल मेझर करण्याचे नोटेशन घेतले आहे तर आपल्याकडे आहे आणि आपण del केले आहे आणि नंतर पुन्हा आपल्याकडे हा आहे आणि नंतर येथे आपल्याकडे आहे ठीक आहे तर आता आपल्याकडे डिफरन्शियाबिलिटी साठी भौमितिक स्पष्टीकरण आहे जरी आपण ती व्याख्या पुन्हा लिहिली आहे तर फंक्शन हे पॉईंट ला डिफरन्शियेबल म्हटले जाते जर ते हे लिनीअर फंक्शन द्वारे या पॉईंटच्या जवळपास अप्रोक्सीमेट केले जाऊ शकते तर हे डिफरन्शियाबिलिटीचे आणखी एक स्पष्टीकरण आहे यापूर्वी आपण त्याला लिनीअर एक्सप्रेशन आणि नंतर च्या टर्म्स मध्ये लिहिले होते तर येथे सुद्धा आपल्याकडे दुसरे स्पष्टीकरण आहे की या फंक्शन डिफरन्शियेबल म्हटले जाते जर ते पॉईंटच्या जवळपास लिनीअर फंक्शनने अप्रोक्सीमेट केले जाऊ शकते तर याचा गणितीय अर्थ काय आहे तो जर या फंक्शन ला या पॉइंटच्या जवळपास लिनीअर फंक्शनने अप्रोक्सीमेट शकलो तर येथे हे लिनीअर फंक्शन आहे तर ही समान व्याख्या आहे जी आपल्याकडे यापूर्वी होती म्हणून जर याला आपण डाव्या बाजूला आणले तर हे सारखे होईल आणि येथे आपल्याकडे आणि आहे आणि पुन्हा हा मधील बदल आहे पण येथे आता आपण त्याबद्दल बोलत आहोत की हे आपण लिनीअर फंक्शन ने पॉईंट च्या जवळपास व्यक्त करू शकतो की नाही तर त्याचा अर्थ काय आहे हे लिनीअर फंक्शन आहे आणि अधिक आपल्याकडे आणि हे आहे नोंद करा की होतो जेव्हा होतो तर ही टर्म बरीच लहान आहे कारण ही देखील 0 होणार आहे आणि ही देखील 0 होणार आहे तर आपल्याकडे कॉड्रॅटिक टर्म आहे च्या टर्म्स मध्ये फरक आहे आणि येथे आपल्याकडे च्या टर्म्स मध्ये लिनीअर टर्म आहे तर याचा अर्थ असा की या फंक्शनला आपण लिनीअर फंक्शनने पॉईंट च्या जवळपास अप्रोक्सीमेट करू शकतो तर हे चे लिनीअर फंक्शन आहे आणि पॉईंट ला टॅन्जेंटचे समीकरण ला हे फंक्शन बरोबर किंवा कर्व्ह आहे तर पुन्हा हा ऍक्सिस आहे येथे आहे आणि नंतर आपल्याकडे काही कर्व्ह आहे आणि हा पॉईंट आहे हा पॉईंट आहे जर तुम्ही टॅन्जेंट काढली तर येथे आपण काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहोत की जर फंक्शन डिफरन्शियेबल असेल तर आपण लिनीअर फंक्शनने जवळपास अप्रोक्सीमेट करू शकतो आणि या लिनीअर अप्रोक्सीमेटची अचूकता यावर अवलंबून असेल की जिथे आपण घेतो उदाहरणार्थ जर हा पॉईंट असेल तर हे खूप चांगल्या प्रकारे अप्रोक्सीमेटेड असेल आणि जर ते या पॉईंट पासून दूर असेल तर आपण त्याला चांगल्या प्रकारे अप्रोक्सीमेट करत नाही म्हणून किमान या पॉईंटच्या आसपास जर आपण एका लिनीअर फंक्शनद्वारे अप्रोक्सीमेट करू शकू तर मग आपण या फंक्शनला डिफरन्शियेबल असे म्हणू किंवा समतुल्य किंवा गणितीय जर या ला आपण लिनीअर फंक्शन च्या टर्म्स मध्ये लिहू शकलो आणि प्लस इप्सिलॉन आणि हा फरक आहे तर आपल्याकडे ही लिनीअर टर्म आहे प्लस ही नॉन लिनीअर टर्म आणि हे टॅन्जेंट चे समीकरण आहे जे आपण या प्रकरणात लिहिले आहे आतापर्यंत आपण डिफरन्शियाबिलिटी ची चाचणी शिकलो आहोत तर आपल्याकडे मुळात तीन संकल्पना आहेत एक या डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व होती ज्याचे मूल्यांकन या कोशंट द्वारे आणि लिमिट घेऊन केले जाते म्हणून जर ही लिमिट अस्तित्वात असेल तर आपण त्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह आहे असे म्हणू किंवा फंक्शन डिफरन्शियेबल आहे असे म्हणू कारण ते फंक्शनच्या डिफरन्शियाबिलिटीला समतुल्य होते आणि याला आपण किंवा किंवा ने दर्शविले होते दुसरी संकल्पना आपण पाहिली आहे की हे आपण च्या टर्म्स मध्ये लिहू शकतो आणि आणि इन्क्रीमेंट आणि याला डिफरन्शियल टर्म असे म्हणतात तर डिफरन्शियाबिलिटी ची चाचणी करण्याचा हा दुसरा मार्ग आहे की हा आपण या स्वरूपात लिहू शकतो तिसरे एक असे होते की जे या टर्म मधून वजा करता येईल म्हणून आणि हा आपण डाव्या बाजूला घेतो आणि भागीले हा आणि नंतर लिमिट घ्या हा इप्सिलॉन 0 होत असल्याने हा 0 होतो तर हे एक्सप्रेशन 0 असणे आवश्यक आहे म्हणून डिफरन्शियाबिलिटीची चाचणी करण्यासाठी आपण एक तर हे वापरू शकतो की हा कोशंट 0 असणे आवश्यक आहे किंवा आपण हे एक वापरू शकतो किंवा आपण डेरिव्हेटिव्ह एक वापरू शकतो आपल्याकडे तीन संकल्पना आहेत उदाहरण 1 आपण आता हे दाखवू की फंक्शन हे डिफरन्शियेबल आहे ते खूप सोपे आहे तर आपल्याकडे आहे आणि नंतर याचा अर्थ असा की हे बरोबर असेल तर येथे ते म्हणजेच म्हणून जर मी याचा विस्तार केला तर तुम्हाला मिळेल तर ही टर्म रद्द होते आणि आपल्याला आणि मिळते तर येथे आपल्याला तंतोतंत आणि गुणिले मिळते तर आपल्याकडे हे स्वरूप आहे हा आणि आहे तर हा स्वाभाविकपणे 0 होतो जसे येथे टर्म ही आहे दिलेला आहे तर आपल्याकडे हे स्वरूपन आहे जे आपण डिफरन्शियाबिलिटीसाठी वापरले आहे याचा अर्थ असा की हे फंक्शन डिफरन्शियेबल आहे आणि डेरिव्हेटिव्ह चे मूल्य जे आहे लिनीअर भागामध्ये या सोबत असलेली संज्ञा आहे आणि हा आहे तर हे असे दर्शविते की फंक्शन डिफरन्शियेबल आहे आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह आहे वैकल्पिकरित्या आपण हे दाखवू शकतो की हा कोशंट येथे आहे तर पुन्हा येथे हे आधीच दिलेले आहे म्हणून आपल्याकडे तिथे टर्म आहे आणि भागले आहे आणि नंतर आपण लिमिट म्हणून घेऊ तर आपल्याकडे येथे ही टर्म आहे आणि प्लस टर्म आणि नंतर आपण लिमिट अशी घेतो तर हे 0 होईल आणि आपल्याला फक्त मिळेल म्हणून आपल्याकडे हे आहे जे असे दाखवते की या लिमिट्स च्या कोणत्याही मूल्यासाठी अस्तित्वात आहेत म्हणून फंक्शन संपूर्ण डोमेन मध्ये डिफरन्शियेबल आहे किंवा आपण हे देखील दाखवू शकतो की येथे हा रेशो आहे तर जेव्हा आपण जर असे घेतले हा आहे तर आपण जे घेऊ हे असेल आणि जेव्हा आपण ने भागाकार करू तर आपल्याकडे फक्त असेल आणि ही लिमिट घेतल्यावर हे 0 होईल तर ती डिफरन्शियाबिलिटी दाखविण्याची अजून एक तिसरी संकल्पना होती एक तर या ला या स्वरूपणात एक्सप्रेस करून किंवा वैकल्पिकरित्या येथे हा कोशंट घेऊन आणि लिमिट जर हे अस्तित्वात असेल किंवा हे एक असेल तर येथे हे उदाहरण असे दर्शविते की आहे आपण ला आणि शोधतो जेव्हा असतो तर येथे पॉईंट आहे आणि या इन्क्रीमेंट आहेत म्हणून आपल्याकडे आणि आहे म्हणून जर तुम्ही ही सारणी येथे बनविली तर उदाहरणार्थ या मूल्याचे आपण मूल्यांकन करू शकतो येथे हे आहे हा आहे प्रथम आपण 1 म्हणून घेतो म्हणून तर येथे हा आणि आहे म्हणून 9 आणि आहे तर हा 4 होईल तर हे मूल्य 5 आहे आणि म्हणून येथे ते 5 आहे आणि आता तर सहजपणे येथून हे आहे तर गुणिले किंवा हा आहे ते समान आहेत तर येथे 2 आणि हा 2 x म्हणून हे 4 होईल आणि dx हा 1 आहे म्हणून आपल्याला 4 मिळेल समान प्रकारे घेताना आपल्याला 0 41 मिळेल आणि हा 0 40 असेल आणि लहान घेताना आपल्याला हा 0 0401 म्हणून मिळेल आणि येथे आपल्याला 0 0400 मिळेल तर या प्रकरणात आपल्याला काय दिसून येते की जेव्हा हा मोठा असतो नक्कीच हे 2 आणि हे समान नाहीत म्हणून त्या दोघांमध्ये फरक आहे ते अप्रोक्सीमेटिंग नाहीत हा अप्रोक्सीमेटिंग नाही हा एकूण मधील बदल परंतु जेव्हा हा लहान आहे तर जर तुम्ही लहान इन्क्रीमेंट केली तर या टर्म ला हा चांगल्या प्रकारे अप्रोक्सीमेटिंग आहे आणि तो त्याचा अर्थ होता की जर आपण कमीतकमी आसपासच्या पॉईंट ला लिनीअर टर्म ने आपण अप्रोक्सीमेट करू शकू आपण ला सुद्धा या फंक्शन ची डिफरन्शियाबिलिटी चाचणी करू शकतो तर हे फंक्शन जर आपण हा फरक म्हणून घेतला कारण ला असेल तर आपण येथे प्रस्तुत करू तर ते असे असेल की 1 प्लस आणि हे होईल आणि घनमूळ वजा हे 1 असेल तर आपल्याला केवळ मिळेल आणि आता आपण फक्त हे तपासू की अशा प्रकारे क्रमांक शोधणे की हा येथे असलेला कोशंट ज्याबद्दल आपण आताच बोललो होतो की हा कोशंट आपण मिळवू शकतो की नाही ते शक्य आहे की नाही आणि लिमिट 0 असेल तर आपण त्या फंक्शन ला डिफरन्शियेबल म्हणू तर आपण हे तपासणार आहोत की तसा आपण शोधू शकतो का तर हा कोशंट येथे हा वर आहे जर हा कोशंट 0 असेल तर आपण फंक्शन ला डिफरन्शियेबल म्हणू आणि जर आपण तसा नाही शोधू शकत तर हे फंक्शन आपण डिफरन्शियेबल नाही असे म्हणू तर हा कोशंट आपण येथे घेऊ तर आपण या ने भागाकार करू शकतो तर तिथे आपल्याला मिळेल तर तुमच्याकडे आहे काय आहे तर येथे हा आहे आणि जेव्हा आपण या ने भागाकार करू तर येथे त्याची पॉवर 2 बाय 3rd आणि हे वजा होईल तर मला हे मोजू द्या ही येथे टर्म हा होता आणि नंतर आपल्याकडे येथे आहे तर हे होईल म्हणून आता आपण काय निरीक्षण केले की हे येथील फंक्शन प्लस ला अप्रोच करत आहे जेव्हा हा उजव्या बाजूने 0 ला अप्रोच करत आहे उदाहरणार्थ जेव्हा पॉझिटिव्ह आहे किंवा हे ला अप्रोच करत आहे जेव्हा या ला आपण डाव्या बाजूने अप्रोच करू जेव्हा हा निगेटिव्ह आहे आणि 0 ला अप्रोच करत आहे तर त्या प्रकरणात या लिमिट साठी आपण कोणताही A निवडला तरीही हे होईल जेव्हा हा उजव्या बाजूने अप्रोच करत आहे जेव्हा हा डाव्या बाजूने अप्रोच करेल या A क्रमांकाची पर्वा न करता हा होईल तर याचा अर्थ असा की आपल्याला असा कॉन्स्टंट मिळू शकत नाही म्हणून या कोशंट ला फायनाईट लिमिट ओह माफ करा लिमिट 0 ही डिफरन्शियाबिलिटी साठी 0 असली पाहिजे तर आपल्याकडे तसा A फायनाईट क्रमांक नाहीये म्हणून या कोशंट ला हा 0 ला अप्रोच करत असल्याने लिमिट 0 आहे तर मुळात ही लिमिट अस्तित्वात नाही म्हणून या प्रकरणात बरोबर ला फंक्शन डिफरन्शियेबल नाही तर निष्कर्षावर येताना आपण हे पाहिले आहे की या फंक्शन ला डिफरन्शियेबल म्हणतात जर आपण ला या एक्सप्रेशन च्या टर्म्स मध्ये लिहू शकू जिथे हा पासून स्वतंत्र आहे आणि इप्सिलॉन चे फंक्शन आहे जसे की इप्सिलॉन 0 होतो जेव्हा ही एक व्याख्या होती ज्यावर आपण चर्चा केली आणि ही टर्म A तिला y चे पॉइंट ला एकूण डिफरन्शियल म्हणतात आणि ती डेल्टा y ने दर्शविली जाते आणि चे मूल्य इतर काही नसून x ला चे डेरिव्हेटिव्ह आहे पुन्हा आपण फंक्शन ला डिफरन्शियेबल म्हणू जर हा कोशंट अस्तित्वात असेल ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हटले आहे पण दोन्ही व्याख्या समान आहेत ज्या आपण पाहिल्या आहेत आणि अजून आपल्याला काय लक्षात आले की आता डिफरन्शियल बरोबर ची ओळख करून देणे हे केवळ चे नोटेशन नाही तर हा 2 डिफरन्शियल चा रेशो आहे कारण हा होता याने अर्थ प्राप्त होतो तर आणि वेगवेगळे लिहिल्याने अर्थ प्राप्त होतो आणि आता पुढील व्याख्यानात ते देखील आपण वापरू जे दोन फंक्शन्स च्या डिफरन्शियाबिलिटी वर असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण पाहिले एक व्हेरिएबल च्या फंक्शन ची डिफरन्शियाबिलिटी समजावून घेतली प्रामुख्याने या तीन संकल्पना डेरिव्हेटिव्ह असणे आणि नंतर हे लिनीअर एक्सप्रेशन आणि ती लिमिट ते 0 लिहिणे हे सुद्धा आपल्याला वेगळी डिफरन्शियाबिलिटी देते तर दोन व्हेरिएबल्स च्या बाबतीत आपण काय पाहणार आहोत की फक्त डेरिव्हेटिव्हस् असणे जिथे च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे मदत करणार नाही किंवा ते दोन डिफरन्शियाबिलिटी समान नसेल केवळ पार्शियल डेरिव्हेटिव्ह असणे हे डिफरन्शियाबिलिटी पेक्षा वेगळे असेल जरी एक व्हेरिएबल च्या बाबतीत जर आपल्याकडे फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह असले तरी फंक्शन डिफरन्शियेबल असेल किंवा आसपास इतर मार्ग असेल तर हे पुढील व्याख्यानात असेल आणि हे व्याख्यान तयार करण्यासाठी आपण वापरलेले हे संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद